मागील लेक्चर मध्ये आपण एम्बेडेड सिस्टीम नक्की काय आहे आणि काय नाही याबद्दल बोललो या लेक्चर मध्ये आपण एम्बेड्डेड सिस्टीम डिझाईन च्या काही डिझाईन विचारांना संदर्भात बोलणार आहोत जेव्हा आपण एक एम्बेडेड सिस्टीम डिझाईन करतो तेव्हा कोणत्या गोष्टींकडे आपण पाहिले पाहिजे आणि कोणते डिझाईन विचार आणि इतर तडजोडी तुम्हाला माहीत असायला पाहिजे या गोष्टी आपण या लेक्चरचा भाग म्हणून बोलणार आहोत आपण मुख्यतः डिझाईन मधील आव्हाने या बद्दल बोलणार आहोत आणि काही खूप महत्त्वाच्या डिझाईन तडजोडी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत डिझाईन तडजोड म्हणजे तेथे काही परस्पर विरोधी घटक असू शकतात तुम्ही काही घटक सुधारण्याचा प्रयत्न करू शकता पण त्यामुळे इतर काही घटकांचे निचयन होऊ शकते तुम्ही सगळे एकत्र सुधारू शकत नाही यालाच तडजोड म्हणतात आणि तेथे काही खर्चाचे मापक आहेत जे काहीसे महत्त्वाचे आहेत जसे अनावर्ती युनिट किंमत मॅट्रिक्स आपण या सगळ्यां बद्दल बोलणार आहोत आता आपण डिझाईन आव्हानांशी संबंधित काही मुद्दे पाहू जेव्हा तुम्ही एक एम्बेड्डेड सिस्टीम डिझाईन करत असता इच्छित कार्यक्षमता प्रत्यक्षात आणणारी सिस्टीम डिझाईन करणे हे तुमचे प्राथमिक डिझाईन उद्देश असेल समजा तुम्ही वॉशिंग मशीन साठी एम्बेडेड सिस्टीम तयार करण्याचा प्रयत्न करत आहात तर तुमची एम्बेडेड सिस्टीम त्या वातावरणात योग्य प्रकारे कार्य करायला पाहिजे त्याने वॉशिंग मशीनला योग्य पद्धतीने नियंत्रित करायला पाहिजे म्हणजे वापरकर्ता म्हणून तुम्ही त्याच्या कार्यक्षमते वर खुश असाल तर इच्छित कार्यक्षमता हे मुख्य आहे काही कार्यान्वयन जे की डिझाईन कार्यक्षमता प्रत्यक्षात आणतात पण हे इम्पलेमेंटेशन करण्यासाठी तुम्हाला काही डिझाईन आव्हाने असतील इथे अनेक डिझाईन मापक आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्यातील अनेक तुम्हाला अनुकूल करायला लागतील जसे वापरकर्ता म्हणू शकतो मला असं काही पाहिजे जे कमी खर्च कमी आकार खूप शक्तीशाली आणि खूप दणकट ही असले पाहिजे पण तुम्ही पहा जर तुम्ही किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला तर सहाजिकच तुमची कार्यक्षमता खाली जाईल तुम्हाला दणकटपणाशी समेट करावा लागेल तर तुम्हाला जगभरातले सगळं उत्तम नाही मिळू शकत यालाच आपण तडजोड म्हणून संबोधतो भरपूर प्रकरणांमध्ये हे आपापसात परस्पर विरोधी आहेत मी एक छोटेसे उदाहरण दिलेल आहे जिथे 3 वर्तुळ तीन घटकांना किंवा डिझाईन मेट्रिक्सना संबोधतात वेग किंमत आणि गुणवत्ता तसे बहुतांशी डिझाइनमध्ये आपल्याला हे तीनही सुधारित पाहिजे पण जसं मी आधी सांगितलं होतं हे तीनही नेहमी आपापसात परस्पर विरोधी आहेत चला आता आपण एम्बेडेड सिस्टीम डिझाईन संदर्भात काही सामान्य डिझाईन मेट्रिक्स बद्दल बोलू पहिल्या महत्त्वाच्या घटकाला अनावर्ती इंजिनिअरिंग खर्च असे म्हणले जाते हा एक प्रकारचा प्रारंभिक खर्च आहे समजा तुमच्याकडे एक कल्पना आहे आणि तुम्ही त्या सिस्टीम चे उत्पादन करणार आहात पण तुम्ही उत्पादन प्रक्रिया सुरू करण्याआधी तुम्हाला काही मशीन तुमच्या फॅक्टरीमध्ये प्रस्थापित करायला पाहिजे ज्या तुम्हाला उत्पादनामध्ये मदत करतील आणि त्या प्रारंभिक उभारणी साठी काही प्रारंभिक खर्च लागेल यालाच अनावर्ती खर्च असे संबोधले जाते जो फक्त एकदाच आरंभी च्या काळात लागेल एकदा आपल्याकडे पायाभूत सुविधा तयार असतील तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या सिस्टिम्स उत्पादन करू शकता तुम्ही 10 20 100 1000 तुम्हाला हवे तेवढे उत्पादन घेऊ शकता अनावर्ती खर्च हा एक वेळचा प्रारंभिक खर्च आहे आणि एकदा का हा एनआरइ खर्च वसूल झाला की तुम्ही युनिट किंमती बद्दल बोलता आपल्याकडे या पायाभूत सुविधा असल्या नंतर प्रत्येक एका सिस्टीमचा उत्पादनाचा जो काही खर्च आहे त्याला तुम्ही युनिट किंमती असे म्हणता युनिट किमंतीमध्ये कच्च्या मालाचा खर्च कामगारांचा खर्च आणि खूप काही समाविष्ट केले जाईल आकार हा एक महत्त्वाचा घटक आहे मी आधीही बोललो आहे अधिकांश एम्बेडेड सिस्टीम ला खूप लहान फॉर्म फॅक्टरशी जुळवून घेतले पाहिजे म्हणजे की त्या वातावरणाच्या आत चांगल्या रीत्या फिट होऊ शकतील ज्याच्यासाठी त्या बनल्या आहेत कार्यक्षमता पुन्हा एप्लीकेशन्स वर अवलंबून आहे काही ऍप्लिकेशन मध्ये कदाचित तुम्हाला कार्यक्षमतेबद्दल जास्त माहित नसेल तुम्हाला खूप कमी कंपुटेशनल क्षमता लागेल पण असे काही एप्लीकेशन्स आहेत जिथे कार्यक्षमता महत्वाची आहे कार्यक्षमतेच्या शाश्वतेची तुम्हाला खात्री करणे गरजेचे आहे पॉवरचा उपभोग हा महत्त्वाचा आहे आज आपण बघतो बहुतांश सिस्टीम बॅटरीवर चालतात ते खूप कमी पॉवर चा वापर करतात आपला मोबाईल फोन हे त्या संदर्भात एम्बेडेड सिस्टीम चे उत्कृष्ट उदाहरण आहे परिवर्तनशीलता म्हणजे सिस्टिमच्या कार्यक्षमते मध्ये बदल करण्याची ताकद सिस्टीम सुरुवातीला ठराविक एप्लीकेशन साठी डिझाईन केली होती यात बदल करणे शक्य आहे का म्हणजे तुम्ही याला काही इतर एप्लीकेशन साठी वापरू शकाल का जर ही परिवर्तनशीलता इथे असेल तर दुसऱ्या विस्ताराचा तुमचा संपूर्ण खर्च खूप कमी असेल तर परिवर्तनशीलता हा एक मुद्दा आहे जो लक्षात घेतला पाहिजे बदल योग्यता म्हणजे मी आधीच एक एम्बेडेड सिस्टीम खरेदी केली आहे जी एका मोठ्या सिस्टीमचा भाग आहे असं समजा मी एक एसी मशीन खरेदी केली आहे उद्या कंपनी म्हणेल की आम्ही खूप चांगल्या एसी मशीन बनवले आहेत ज्यामध्ये ब्लूटूथ इंटरफेस आहे ज्या तुमच्या मोबाईल फोन्स आणि कम्प्युटर्स आणि लॅपटॉप सोबत इंटरफेस करू शकतात तर तुम्ही एसी मशीन तुमच्या मोबाईल मधून सुद्धा नियंत्रित करू शकाल काही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून तुमच्या लॅपटॉप मधून सुद्धा नियंत्रित करू शकाल तर जुन्या सिस्टीम ला या नवीन टेक्नॉलॉजी बरोबर जुळवून घेता येईल का तुम्ही हे डिझाईन बदलू शकता का जेणेकरून ही नवीन कार्यक्षमता समाविष्ट करता येईल यालाच बदल योग्यता म्हणतात पण निश्चितच बदल योग्यता काही ठराविक मर्यादेपर्यंतच शक्य आहे जसं मी उदाहरणात दाखवले ब्लूटूथ असण्यासाठी तुम्हाला ब्लूटूथ इंटरफेस असणे गरजेचे आहे हे जर नसेल तर तुमच्याकडे ब्लूटूथ असणार नाही त्यानंतर मूळकृती साठी लागणारा वेळ सिस्टीम ची पहिली कार्यरत आवृत्ती म्हणजे मूळकृती बनवायला किती वेळ लागला आहे पहिली आवृत्ती तयार होण्यासाठी किती वेळ लागला आहे ज्याच्यावर तुम्ही चाचणी करू शकाल मूळ कृती झाल्यानंतर येतो तो बाजारात येण्यास लागणारा वेळ तयार उत्पादन जे बाजारात विकले जाऊ शकेल बनवायला किती वेळ लागला आहे तसं तर मूळकृती आणि तयार उत्पादन या दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत तयार उत्पादना मध्ये टिकाऊपणा परिष्करण गुणवत्ता सर्व काही बरोबर असायला हवे आणि निश्चितच बऱ्याच ऍप्लिकेशन साठी सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे या सिस्टीम च्या वापरामुळे वातावरणावर काही प्रतिकूल परिणाम होत आहेत का याविषयी तुम्हाला खातरजमा करावी लागेल आणि अशा खूप साऱ्या गोष्टी असतील मी काही थोड्या येथे नमूद केल्या आहेत डिझाईन तडजोड बद्दल बोलत असताना अशा खूप साऱ्या डिझाईन आवश्यक गोष्टी आहेत ज्या आपापसात परस्पर विरोधी असू शकतात इथे या आकृती मध्ये मी चार असे मापक दाखविले आहे पॉवर चा उपभोग कार्यक्षमता अनावर्ती खर्च आणि आकार आता हे चार आपापसात परस्पर विरोधी असू शकतात जर तुम्ही एकाला खेचले तर बाकी सारे विरुद्ध दिशेने ओढले जातील म्हणजे जर तुम्ही एकाला सुधारण्याचा प्रयत्न केला तर कदाचित बाकीचे घटक खालावतील तर तुम्हाला सर्वकष दृष्टिकोन घ्यावा लागेल हे डिझायनर च काम आहे तुम्ही सगळे एकावेळेस नाही सुधारू शकत उदाहरणार्थ खूप नाजूक लॅपटॉप्स बनवले जात आहेत पण तुम्ही अशी अपेक्षा करू नका की हे लॅपटॉप सर्वांगाने शक्तीशाली असतील त्याला नाजूक बनवण्यासाठी कोठेतरी काही तडजोड केलेली आहे ही सारी डिझाईन तडजोडीची उदाहरणे आहेत डिझाईन तडजोड विषयी बोलताना दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की एम्बेडेड सिस्टीम साठी तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षित तज्ञांची आवश्यकता आहे तुम्ही नेहमीच्या कम्प्युटिंग दिवसांचा किंवा पारंपारिक कम्प्युटिंग वातावरणाचा विचार करा जेथे तुमच्याकडे काही इंजीनियर्स आहेत जे हार्डवेअर विकसित करतात पेंटियम प्रोसेसर हा इंटेलचा काही उच्चशिक्षित हार्डवेअर इंजिनियर द्वारा विकसित केलेला आहे असे काही इतर गट आहेत जे सॉफ्टवेअर विकसित करतात त्या कम्प्युटर सिस्टीम साठी जे त्या चिप्स वापरतात उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट मध्ये काही सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आहेत ज्यांनी ऑपरेटिंग सिस्टिम विकसित केलेली आहे जे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखी सुविधा विकसित करतात आणि अशा खूप काही गोष्टी तर तेथे हार्डवेअर तज्ञ आहेत आणि सॉफ्टवेअर तज्ञ ही त्यांच्या भूमिका कमी अधिक प्रमाणात स्वतंत्र आहेत हार्डवेअर तज्ञाला सॉफ्टवेअरची चांगली माहिती असण्याची गरज नाही आणि सॉफ्टवेअर तज्ञांना हार्डवेअर बद्दल खूप कमी माहितीची गरज आहे पण आता जेव्हा तुम्ही एक एम्बेडेड सिस्टीम डिझाईन करत आहात तुम्ही एका खूप लहान सिस्टीम बद्दल बोलत आहात जिथे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही असेल आणि डिझाईन तडजोडी बद्दल बोलायचं तर तुम्हाला त्या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल तर तुमच्याकडे हार्डवेअर बद्दल जाणून घेण्याचे त्याचा वापर कसा करायचा आणि तसेच सॉफ्टवेअर ही चांगल्या पद्धतीने कसे प्रोग्राम करायचे यांचे कौशल्य असले पाहिजे तर दोन्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे कौशल्य असण्याची आवश्यकता आहे मला इथे हेच सांगायचे आहे तुम्हाला एखाद्या ऍप्लिकेशन साठी कोणत्या प्रकारचा कोप्रोसेसर किंवा आयो इंटरफेस ची आवश्यकता असेल हे ओळखण्यासाठी तुम्हाला हार्डवेअर चे कौशल्य असण्याची गरज आहे कारण तुमच्याकडे खूप सारे पर्याय असतील तेथे काही अनलॉग पोर्टस डिजिटल पोर्टस पल्स विडथ मोड्युलेशन पोर्टस परंतु एखाद्या ऍप्लिकेशन साठी यातील कोणते उत्तम असेल जर तुम्ही हार्डवेअर तज्ञ नसाल तर इथे तुम्ही खरोखरच चांगला निर्णय नाही घेऊ शकणार तसेच तुम्हाला सॉफ्टवेअरही मध्ये कौशल्य असण्याची गरज आहेकारण तुम्हाला इम्पलेमेंटेशन चा कोणता भाग सॉफ्टवेअर मध्ये कार्यान्वित करायला हवा याचा निर्णय घेता आला पाहिजे आणि कोणता भाग आधीच काही हार्डवेअर मध्ये केला आहे जेव्हा तुम्ही हार्डवेअर सॉफ्टवेअर कोडिझाईन बद्दल बोलता तेव्हा तुम्ही दोन्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सबसिस्टिम्स एकत्र डिझाईन करत असता समजा तुम्हाला एक मोठी सिस्टीम डिझाईन करायची आहे तुम्हाला याचा निर्णय घ्यावा लागेल की मी एक सीमा आखतोय एक भाग सॉफ्टवेअर मध्ये कार्यान्वित केला जाईल हा प्रोग्राम सारखा मायक्रो कंट्रोलर वर चालत असेल आणि दुसरा भाग काही विशेष हार्डवेअर सर्किट ने कार्यान्वित केला जाईल तर ही सीमा कुठे असेल हा डिझाईन तडजोडीचा एक भाग असेल डिझायनर ही बिंदू रेषा कशी विस्थापन करायची याचा निर्णय घेईल जेणेकरून अपेक्षित कार्यक्षमता आणि इतर निकष उत्तम पद्धतीने पूर्ण झाले आहेत इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे टाईम टू मार्केट डिझाईन मापक चला हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू बघा जेव्हा एक कंपनी काही वस्तूंचे उत्पादन करते तेव्हा त्यापासून नफा मिळवणे हे अंतिम ध्येय असते तर कोणत्याही कंपनी साठी विपणन हा एक अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे उत्पादनाची गुणवत्ता ही दुय्यम बनते काही वेळा बऱ्याच कंपनीज उत्पादन बाजारात लवकर आणण्यासाठी त्याच्या गुणवत्तेशी तडजोड करतात जेणेकरून त्यांना यातून जास्त नफा मिळू शकेल टाईम टू मार्केट हा एक अत्यंत महत्त्वाचा किंवा निर्णायक डिझाईन मापक आहे उत्पादनाला व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी करण्यासाठी याचे काटेकोरपणे अनुसरण केले पाहिजे जर तुम्ही उत्पादनाच्या प्रक्षेपणासाठी उशीर केला तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते कदाचित तुमच्या काही प्रतिस्पर्ध्यांनी त्यासारखेच उत्पादन आधीच बाजारात आणलेली असेलआणि सहाजिकच लोक त्यांच्याकडून विकत घेतील आणि तुमच्याकडून नाही आणि याकरता अतिशय काळजीपूर्वक बाजारा बद्दलचा अभ्यास आणि विश्लेषण आवश्यक आहे आता हे आपण अशा आकृती द्वारे स्पष्ट करणार आहोत इथे एक्स अक्षावर वेळ दाखवली आहे आणि वाय अक्षावर विक्री समजा जेथे तुम्ही बाजारात उत्पादन आणणे अपेक्षित आहे तो पॉईंट तुमचा ओरिजिन निर्देशित करतो तर उत्पादन जेव्हा बाजारात येते तेव्हा काय होते तेव्हा वापरकर्ता किंवा ग्राहकाला वस्तू बद्दल जाणून घेण्यासाठी थोडा वेळ हवा असतो विक्री हळूहळू काळाबरोबर वाढत जाते आणि तिथे एक असा पॉईंट येईल जिथे ही विक्री संतृप्त होईल आणि या पॉईंट च्या पलीकडे पुन्हा ही विक्री घसरायला सुरुवात होईल आणि तिथे असा एक पॉईंट येईल जिथे हे उत्पादन कालबाह्य होईल कोणीही त्याला खरेदी करणार नाही हा एक विक्री विरुद्ध वेळ याचा वैशिष्ट पूर्ण आलेख आहे आणि समजा उत्पादनाचे प्रक्षेपण करण्यात उशीर झाला आहे तेव्हा या आलेखा ऐवजी तुम्ही हा आतील आलेख पाहणार आहात तिथे सुरुवातीला विलंब होता तर तुम्ही पाहू शकाल आलेख पुन्हा सारखा असेल पण सर्वोत्तम किंवा कमाल विक्री जी तुम्ही साध्य करू शकाल खूप कमी होत चालली आहे या आलेखाच्या आतील संपूर्ण क्षेत्रफळ तुमचा एकूण महसूल दर्शवेल तुम्ही एकूण किती विक्री करू शकलेले आहेत या आलेखाच्या आतील संपूर्ण क्षेत्रफळ त्या कालावधी साठी तुमची एकूण विक्री सुचित करेल आलेखाच्या आतील हे क्षेत्रफळ मार्केट विंडो म्हणून संबोधले जाते कोणत्याही विलंबामुळे विक्री मध्ये तीव्र कपातीचा परिणाम होऊ शकेल चला काही अंदाजे साधे कॅल्क्युलेशन करूया तर हा आलेख असा दिसतो परंतु प्रथम अंदाजाप्रमाणे आपण या सरळ रेषा मानू शकतो तुम्ही ही सरळ रेषा आहे असे समजू शकता आणि ही देखील सरळ रेषा आहे त्या गृहीता नुसार जर बाजारात प्रवेश करण्यास उशीर झाला तर आपल्याला किती तोटा पत्करावे लागेल याचा अंदाज काढण्याचा प्रयत्न करू आपण एका सोप्या महसूल प्रतिकृतीचा विचार केला तुमच्या ठराविक केस बाबतीत जे काय अधिक वास्तववादी असेल ते सांगण्यासाठी तुम्ही यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने बदल करू शकता आलेखा मध्ये दाखवल्या प्रमाणे इथे आपण असे गृहीत धरतो की उत्पादनाचे जीवन 2W आहे आणि असे गृहीत धरू या की कमाल विक्री याच्या मध्यभागी होते W पॉइंटला विक्री कमाल होते बाजारातील चढाव आणि उतार आपण साधारणतः सरळ रेषा समजू यात म्हणजे आपण त्रिकोणाकृती रचना परिभाषित करतो जसे मी सांगितलं या त्रिकोणाचा आतील संपूर्ण क्षेत्रफळ तुम्हाला मिळू शकणारे महसूल निश्चित करेल आता जर आपल्याकडे एक त्रिकोण असेल तर त्याचे क्षेत्रफळ कसे मोजायचे तुम्हाला माहित आहे आता विलंबित प्रवेशासाठी जसं आधीच्या आकृती मध्ये सांगितलं होतं समजा प्रवेशातील विलंब हा एवढा आहे तर आता तुमचा त्रिकोण इथे या D पॉईंट पासून सुरुवात होतो परंतु हा पुन्हा एका पॉइंट जवळ अधिकतम होईल कारण बाजारा च्या गती शास्त्रा नुसार ठराविक पॉईंट च्या पलीकडे त्या उत्पादनातील रस कमी होण्यास सुरुवात होईल तर त्याच W पॉईंट पासून उतार होण्यास सुरुवात होईल त्यानंतर पुन्हा तो 2W पर्यंत तसाच राहील ज्याच्या पलीकडे त्या उत्पादनामध्ये काहीही रस नसेल परंतु तुमचा प्राथमिक विलंब प्रत्यक्षात डावी बाजू किंवा तुमच्या त्रिकोणाचा डावा शिरोबिंदू उजवीकडे सरकवत आहे हे जे काय होत आहे अपेक्षित आणि प्रत्यक्ष त्रिकोणाच्या क्षेत्रफळा मध्ये फरक असेल जसे की तुमच्या प्रत्यक्ष त्रिकोणाचे क्षेत्रफळ फक्त एवढे असेल पण पूर्ण मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे तुमचे अपेक्षित क्षेत्रफळ होते विलंबित प्रक्षेपणामुळे सहाजिकच या परिस्थितीत हे खूप कमी आहे चला कॅल्क्युलेशन करूयात तोच आलेख आपण डाव्या बाजूला दाखवत आहे आपल्याला माहिती आहे कि त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे अर्धा पाया गुणिले उंची असे काढले जाते ऑन टाइम च्या बाबतीत म्हणजे की मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पायाच्या अर्धे जे की 2W आहे आणि उंची W आहे असं समजू या की हा एक समभुज त्रिकोण आहे हा 45 अंश स्लोपने वाढत आहे तर उंची सुद्धा W आहे असं समजू यात तर क्षेत्रफळ W2 होईल विलंबाच्या संबंधित तुमचा पाया 2W D होईल आणि तुमची उंची W D होईल कारण तेथे विलंब होता क्षेत्रफळाचे कॅल्क्युलेशन दाखविले आहे शतमान महसूल तोट्याचे ही कॅल्क्युलेशन दाखवले आहे उदाहरणार्थ समजा तुमची विंडो साइज एक वर्ष52 आठवडे आहे जर तुमचा विलंब 4 आठवडे आहे तुमचा तोटा 22 असेल परंतु जर तुम्ही 10 आठवड्यांनी उशीर केलेला आहे तुमचा तोटा 50 इतका मोठा असेल जसे तुम्ही पाहता की तुमचा तोटा अधिक तीव्रतेने वाढत आहे आणि उत्पादनाच्या आर्थिक व्यवहार्यते साठी हा विलंब खूप महागात पडेल हा एक महत्त्वाचा विचार आहे आता NRE आणि युनिट किंमती बद्दल बोलताना जर CNRE अनावर्ती इंजिनिअरिंग किंमत दर्शविते आणि Cunit युनिट किंमत दर्शविते तर वस्तूच्या N युनिटचे उत्पादन करण्यासाठी एकूण खर्च CNRE N Cunit हा असेल आता जर तुम्ही आपल्याला प्रत्येक युनिट साठी किती खर्च लागला हे काढण्याचा प्रयत्न केला प्रत्येक युनिटची किंमत तर तुम्ही एकूण किंमतीला N ने भागाकार करता तर हे CNRE N Cunit आहे जर तुमची NRE किंमत Rs 5 लाख रुपये आहे आणि युनिट ची किंमत Rs 5000आहे तर 100 युनिटचे उत्पादन करण्यासाठी लागलेली एकूण किंमत Rs 10 लाख असेल तर प्रत्येक युनिट ची किंमत Rs 10000 असेल खूप साधे कॅल्क्युलेशन मी थोडक्यात स्पष्ट करत आहे समजा तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत जसे एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी तुम्ही पाहता की अनेक वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे आहेत जी तुम्ही खरेदी करू शकता उत्पादन करण्यासाठी आणि उपकरणांची प्राथमिक किंमतही अगदी भिन्न आहे समजा तुमच्याकडे तीन पर्याय आहेत पहिला पर्याय अनावर्ती किंमत 20000 आहे दुसरा 4 लाख तिसरा10 लाख आणि या तिघां करता युनिट किंमत येत आहे ही ही आणि ही तर तुम्ही विशिष्ट N साठी प्रत्येक युनिट ची किंमत कॅल्क्युलेट करू शकता तर हे मी तुम्हाला अभ्यास म्हणून देत आहे समजा मला वस्तूच्या 1000 युनिटचे उत्पादन करायचे आहे तर हे सूत्र वापरून तुम्ही प्रत्येक युनिट ची किंमत पर्यायA पर्यायB आणि पर्यायC साठी कॅल्क्युलेट करा त्यामधील कोणती उत्तम आहे फक्त हेच नव्हे तर तुम्हाला टाईम टू मार्केट ची किंमतही लक्षात घ्यावी लागेल कारण बहुदा एक पर्याय किंमतीच्या बाबतीत चांगला असू शकेल परंतु तुम्हाला ती मशीन सुरू करायला जास्त वेळ लागत आहे कारण मशीनची स्थापना त्याचे प्रशिक्षण आणि त्याचा वापर यासाठी लागणारा अधिकचा वेळही तुम्ही लक्षात घेतला पाहिजे अशाप्रकारे फक्त किंमत नाही तर टाईम टू मार्केट सुद्धा आणि याबरोबरच तुमच्याकडे असलेले काही कार्य क्षमतेचे डिझाईन मापक सुद्धा तुम्ही लक्षात घेतले पाहिजे साधारणतः परंपरागत हे प्रोसेसर च्या कार्य क्षमतेचे मुल्यांकन करण्यासाठी वापरले जातात यासारखा विचार तुम्ही एम्बेड्डेड सिस्टीम साठी करू शकता परंतु इथे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे हे कार्य क्षमतेचे डिझाईन मापक तुम्हाला कोणता प्रोसेसर काही बाबतीत दुसऱ्या पेक्षा जलद आहे हे सांगते तर हे अगदी व्यापक पणे वापरले जातात पण हे देखील खरे आहे की जर तुम्हाला या मापकांचा अर्थ समजला नाही तर ते जास्त दिशाभूल करणारे असेल अधिकांश कंप्यूटर उत्पादक बेंच मार्किंग आणि वेग बद्दल काही आकडेवारीचा उल्लेख करून ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात जे जर तुम्ही खोलात शिरला आणि समजण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला खरच वाटेल की तुमच्या विशिष्ट वातावरणासाठी त्या अंकांना काही अर्थ नाही कदाचित तुम्हाला इतर काही गोष्टींची आवश्यकता असू शकेल जे तुमच्या एप्लीकेशन साठी जास्त योग्य असेल त्यामुळे तुम्ही मूल्यांकन करताना अतिशय काळजीपूर्वक असायला हवे काही ठराविक प्रमाणे ज्यांचा पुन्हा वापर केला आहे ते इथे दर्शविले आहे क्लॉक फ्रिक्वेन्सी जेव्हा तुम्ही पाहता की कोणीतरी म्हणत आहे 1 GHz 2 GHz 3 GHz वेगवान क्लॉक फ्रिक्वेन्सी म्हणजे वेगवान कम्प्युटर आहे का असे आवश्यक नाही इतरही बर्याच गोष्टी आहेत ज्या की कम्प्युटर सिस्टीम ची खरी कार्यक्षमता निश्चित करतात MIPS सारखी काही प्रमाणे आहेत यांचा देखील काही अर्थ नाही कोणत्या प्रकारच्या सूचना आहेत त्या साध्या सूचना किंवा किचकट सूचना त्यापैकी तुमची MIPS फिगर अतिशय वेगाने बदलेल तर हे योग्य प्रमाण देणार नाही फक्त काही विशिष्ट ऍप्लिकेशन संबंधी माझे ऍप्लिकेशन चालू करण्यासाठी किती वेळ घेत आहे हे तुम्ही मोजू शकाल हे जे काही आहे ते तुमच्या मूल्यांकनासाठी अधिक फायदेशीर असू शकेल लॅटेनसी रिस्पॉन्स वेळ तुम्ही इनपुट दिल्यानंतर किती वेळा नंतर तुम्हाला आउटपुट परत मिळते नक्कीच अनेक वास्तविक एप्लीकेशन साठी हे एक चांगले प्रमाण असू शकेल एम्बेडेड सिस्टीम साठी थ्रूपुट चांगले असू शकत नाही याचा अर्थ नंबर ऑफ कम्प्युटटेशनस जी प्रति युनिट वेळेत केली जाऊ शकतात साधारणतः पारंपरिक कम्प्युटर सिस्टीम साठी आपण थ्रूपुट बद्दल बोलतो परंतु एका एम्बेडेड सिस्टीम साठी जी की अतिशय विशिष्ट एप्लीकेशन साठी बनली आहे आपण साधारणतः थ्रूपुट बद्दल बोलत नाही आणि जर तुमच्याकडे अनेक डिझाईन पर्याय आहेत तर तुमच्याकडे त्यांचे वेग तुलना करण्याचे मार्ग पाहिजे हे मूल्यांकन सोपे नाही उत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला हवे असलेले एप्लीकेशन चालू करण्यासाठी ते रियल कम्प्युटिंग मशीन वर चालवून पहा आणि बघा ते किती वेळ घेते जे काही उत्पादक सांगतात ते तुम्ही चिमूटभर मीठ सारख घ्या त्यांच्यावर 100 विश्वास ठेऊ नका याच बरोबर आपण या लेक्चरच्या शेवटाकडे आलो आहोत जिथे आपण एम्बेडेड सिस्टीम डिझाईन संबंधित काही डिझाईन मापक आणि खर्च आणि महसूल संबंधित काही परिणाम याबद्दल जाणून घेतले